इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 1या विषयाच्या व्याख्यानात आपले स्वागत आहे आणि हे लेक्चर नंबर 10 आहे येथे आपण हायर ऑर्डरच्या पार्शिअल डेरिव्हेटिव्हजबद्दल बोलत आहोत तर शेवटच्या व्याख्यानात आपण f चे पार्शिअल डेरिव्हेटिव्हज पाहिले आहेत तर आपण मागील व्याख्यानात फर्स्ट ऑर्डरचे पार्शिअल डेरिव्हेटिव्ह्ज पाहिले आहे मग काय होते x0 y0बिंदूवरील वुईथ रीसपेक्ट टू x च्या पार्शिअल डेरिव्हेटिव्हजची ही मूलभूत व्याख्या होती तर x0 मधील वाढ आपण वुईथ रीसपेक्ट टू x चे पार्शिअल डेरिव्हेटिव्हज आणि फंक्शन व्हॅल्यू भागिले डेल्टा x मधील वाढ बद्दल बोलत आहोत आणि हे लिमिट आपण घेत आहोत तर आपल्याकडे वुईथ रीसपेक्ट टू x चे प्रथम ऑर्डरचे पार्शिअल डेरिव्हेटिव्ह्ज आहे आणि त्याचप्रकारे हे लिमिट अस्तित्त्वात असताना आपल्याकडे x0 y0 या बिंदूवर वुईथ रीसपेक्ट टू y चे फर्स्ट ऑर्डर पार्शिअल डेरीवेटीव येते आता आपण हे हायरऑर्डर डेरिव्हेटिव्हजसाठी पुढे चालू ठेवू तर उदाहरणार्थ x चे दोन वेळा डेरिव्हेटिव्हज घेतले तर काय होईल तर या ठिकाणी हे संकेत आहे तर आपल्याकडे वुईथ रिस्पेक्ट टू x चे पार्शिअल डेरीवेटीव आहे आणि उदाहरणार्थ आपण परत पार्शिअल डेरीवेटीव वुईथ रिस्पेक्ट टू x घेतले आहे तर कल्पना समान राहिली आहे कारण आपल्याकडे हे पार्शिअल डेरीवेटीव वुईथ रिस्पेक्ट टू x आहे तर हे आणखी एक फंक्शन आहे आणि मग या फंक्शनच्या वुईथ रिस्पेक्ट टू xच्या संदर्भात आपण पार्शिअल डेरीवेटीव घेत आहोत तर मुळात हे प्रमाणे आहे आणि मग आपल्याकडे आणखी काही फंक्शन आहेत ज्याला मी म्हणत आहोत जे हे पार्शिअल डेरिव्हेटिव्हजचे मूळतः चिन्हित आहे आणि आता तीच व्याख्या जी आपण आधीच शिकली आहे ती म्हणजे आपण या लिमिट बद्दल बोलत आहोत तर येथे आपले फंक्शन आणि उदाहरणार्थ आपण x0 y0 बिंदू घेतल्यास तर येथे वुईथ रिस्पेक्ट टू x च्या संदर्भात आपण येथे x मध्ये वाढ करू आणि नंतर y0 राहील आणि मग आपल्याकडे fx x0 y0 वर असेल आणि भागिले हे तर आता येथे दुसऱ्या ऑर्डर डेरीवेटीव ची वुईथ रिस्पेक्ट टू व्याख्या होईल तर इथे पुन्हा नोटेशन पाहू तर आपण त्याऐवजी वुईथ रिस्पेक्ट टू x च्या संदर्भात चे डेरिव्हेटिव्ह देखील दोनदा वापरतो किंवा आपण हे नोटेशन देखील वापरतो तर पुन्हा दुसऱ्या ऑर्डर चे डेरिव्हेटिव्ह हे चे पार्शिअल डेरिव्हेटिव्ह वुईथ रिस्पेक्ट टू x होते त्याचप्रमाणे जेव्हा आपण x चे पार्शिअल डेरिव्हेटिव्ह घेतो आणि त्यानंतर वुईथ रिस्पेक्ट टू y च्या संदर्भात पार्शिअल डेरिव्हेटिव्ह घेत असताना आपल्याकडे नोटेशन आहे तर या ठिकाणी आपण हे नोटेशन किंवा वापरतो काही साहित्यात मध्ये लोक याचा वापर म्हणून करतात किंवा काही प्रमाणात च्या आसपास करतात तर हे नोटेशन आपण वुईथ रिस्पेक्ट टू x च्या संदर्भात आणि वुईथ रिस्पेक्ट टू y च्या संदर्भात घेतो तर आपण ही ऑर्डर येथे yx आणि fyx आणि वर ठेवू याचा अर्थ वुईथ रिस्पेक्ट टू x च्या संदर्भात आणि नंतर वुईथ रिस्पेक्ट टू y च्या संदर्भात प्रथम तीन पार्शिअल डेरीवेटीव आहे तर वुईथ रिस्पेक्ट टू y च्या संदर्भात दोन वेळा पार्शिअल डेरीवेटीव साठी समान नोटेशन ज्यास आपण येथे x किंवा किंवा ने दर्शवू किंवा y च्या संदर्भात आपल्याकडे आधी पार्शिअल डेरीवेटीव असू शकते आणि नंतर आपण वुईथ रिस्पेक्ट टू x च्या बाबतीत पार्शिअल डेरीवेटीव घेऊ तर हे आपण किंवा ने दर्शवू तर हे फक्त नोटेशन आहे आणि या डेरिव्हेटिव्हज ना येथे किंवा हे मिक्स्ड डेरिव्हेटिव्हज म्हटले जाते कारण येथे आपण दोन्ही व्हेरिएबल्स x आणि नंतर y च्या संदर्भात किंवा प्रथम y च्या संदर्भात आणि नंतर x च्या संदर्भात वापरली आहेत तर यास मिक्स्ड डेरिव्हेटिव्हज म्हणतात तर या फंक्शनचे येथे या मिक्स्ड डेरिव्हेटिव्हज आणि ची गणना करू म्हणून जशी आपण वर चर्चा केली आहे म्हणजेच वुईथ रिस्पेक्ट टू x आणि वुईथ रिस्पेक्ट टू y चे पार्शिअल डेरीवेटीव तर थोडक्यात आपण हे ने दर्शवू शकतो तर आपल्याकडे पार्शिअल डेरीवेटीव आहे आणि वुईथ रिस्पेक्ट टू x तरवुईथ रिस्पेक्ट टू x च्या संदर्भात चे पार्शिअल डेरीवेटीव काढायचे आहे तर लक्षात घ्या की ही fy देखील x आणि y चे फंक्शन आहे तर आपण वुईथ रिस्पेक्ट टू x च्या संदर्भात या पार्शिअल डेरीवेटीव बद्दल बोलू शकतो तरवुईथ रिस्पेक्ट टू x च्या संदर्भात पुन्हा परिभाषा नुसार x च्या बाबतीत पार्शिअल डेरीवेटीव आहे तर आपण हे लिमिट घेऊ फंक्शन आणि आपण 00 वरून उद्भवलेल्या डेरीवेटीव बद्दल बोलत आहोत तर आपल्याकडे वुईथ रिस्पेक्ट टू X च्या संदर्भात पार्शिअल डेरिव्हेटिव्ह्जची समान परिभाषा म्हणून च्या ऐवजी आपण येथे fy वापरला आहे कारण आपण fy च्या x च्या संज्ञेनुसार डेरिव्हेटिव्ह्ज घेत आहोत तर आता या ठिकाणी आपल्याला म्हणजे काय हे माहित असले पाहिजे तर आपण केवळ तेच येथे वापरू शकतो आणि आपल्याला काय करावे ते माहित असले पाहिजे मग आपण ते मूल्य इथे वापरू आणि या मिश्र ऑर्डरचे पार्शिअल डेरिव्हेटिव्ह मोजू तर आपण ची गणना करू आता हे वुईथ रिस्पेक्ट टू y च्या संदर्भात पार्शिअल डेरिव्हेटिव्ह आहे तर आपल्याला आता आणि फंक्शनची व्याख्या वापरावी लागेल तर आता आपण हे फंक्शन वापरत आहोत पण y च्या संदर्भात पार्शिअल डेरिव्हेटिव्ह आहोत तर इन्क्रिमेंट y अर्ग्युमेंट असणे आवश्यक आहे तर म्हणजे असेच राहील कारण आपण x ला स्पर्श करत नाही आपण वुईथ रिस्पेक्ट टू y च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह घेत आहोत तर हा x राहील आणि येथे जे मी फक्त y आणि ऋण f वर लिहित आहे येथे फंक्शन व्हॅल्यू तर आणि नंतर ने भागले कारण आपण y च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह घेत आहोत तर आता जर आपण हा डेल्टा Δy → 0 मोजत आहोत तर आपल्याला तिथे पर्याय काढावा लागेल मग आपल्याकडे आहे तर हे आहे आता आपल्याला मोजावे लागेल तर काय आहे तर पुन्हा आपल्याला व्याख्या वापरावी लागेल तर आणि नंतर आपल्याकडे फंक्शन आहे जे आपण च्या फंक्शनचे वुईथ रिस्पेक्ट टू y पार्शिअल डेरिव्हेटिव्ह घेत आहोत तर 0 हा 0 इतकाच राहील तर येथे आपल्याकडे आहे तर येथे आपल्याकडे वजाआणि ने भागलेले आहे तर हे लिमिट आणि हे एक अर्ग्युमेंट 0 आहे आणि आपल्याकडे गुणाकार आहे तर हे 0 आणि वजा होईल जे दिले जाईल आणि तर हे 0 असेल तर पार्शिअल डेरिव्हेटिव्ह y हे 0 येथे पार्शिअल डेरिव्हेटिव्ह 0 आहे तर आपल्याला ही दोन मिळाली म्हणूनच आणि तर आपण आता ठेवू शकतो तर आपल्याकडे हे लिमिट 1 आहे तर आपल्याला या चे मिक्स्ड ऑर्डर पार्शिअल डेरीवेटीव मिळेल त्याचप्रमाणे आता आपण दुसऱ्या ऑर्डर चे पार्शिअल डेरीवेटीव वुईथ रिस्पेक्ट टू y आणि नंतर वुईथ रिस्पेक्ट टू काढू तर आता या ठिकाणी आपल्याकडे ऑर्डर आहे याचा अर्थ असा की या फान्क्षांचे पार्शिअल डेरीवेटीव वुईथ रिस्पेक्ट टू y तर या ठिकाणी पुन्हा आपण परिभाषा वापरतो तर हे आणि आपल्याकडे हे फंक्शन आहे तर मागील स्लाइड प्रमाणे आपल्याला यापूर्वी fy ऐवजी या आणि चे गणन करावे लागेल तर येथे हे डेरीवेटीव काय आहे तर पुन्हा लिमिट साठी असणे आवश्यक आहे कारण आपण येथे x आणि च्या संदर्भात डेरीवेटीव घेत आहोत तर येथे आहे आणि ही पुन्हा असेल आणि ही संज्ञा Δआणि नंतर येथे आपल्याकडे Δx आहे तर या प्रकरणात हे Δx आणि Δx रद्द केले जाईल आणि आपण घेत आहोत तर ही संज्ञा 0 वर जाईल आणि जेव्हा आपल्याला येथे मिळेल जे असेल तर आता येथे हे डेरीवेटीव आहे Δy Δy आणि नंतर तर हे आपल्याला ही व्याख्या पुन्हा वापरावी लागेल तर लिमिट आहे आणि नंतर आपल्याकडेआहे आणि येथे एक अरग्यूमेन्ट 0 आहे कारण या उत्पादनामुळे हे आणि लिमिट होईल आपल्याकडे हे 0 आहे तर आपल्याला हे 0 मिळाले आता आपण येथे ठेवू तर आणि ही लिमिट आणि रद्द होईल आणि आपल्याला वजा 1 मिळेल लक्षात ठेवा मागील स्लाइड मध्ये येथे मिळाले आणि आता आपल्याला मिळाले तर आपण असे पाहिले आहे की या दोन पार्शियल डेरीवेटीव प्रथम वुईथ रिसपेक्ट टू y च्या संदर्भात आणि वुईथ रिसपेक्ट टू x च्या संदर्भात ते समान असू शकत नाहीत सध्याच्या उदाहरणाप्रमाणेच ती व्हॅल्यू 1 आणि येथे व्हॅल्यू 1 आहे म्हणून जेव्हा यामिक्सड पार्शियल डेरीवेटीव समानता येते तर आपल्याकडे हे आहे जर या पॉईंटच्या शेजारील आणि अस्तित्वात असतील तर फक्त या टप्प्यावरच नाही तर या बिंदूच्या जवळपास देखील हे तीनही अस्तित्त्वात आहेत आणि हे येथे वरती देखील त्या बिंदू 0 0 वर कनट्युनिअस आहे त्या प्रकरणात आपल्याकडे असे निष्कर्ष आहे की देखील अस्तित्वात असेल हा बिंदू आणि तो च्या मूल्याइतकी असेल तर मुळात कनट्युनिअस या ची प्रमुख भूमिका येथे आहे किंवा आपण हा निकाल x साठी किंवा xy करू शकतो येथे आणखी एक समांतर परिणाम आहे मिक्सड पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज आणि हे लक्षात ठेवणे सोपे आहे म्हणून जेव्हा जेव्हा समानता उद्भवते जेव्हा ओपन डोमेन डी मध्ये हे दोन डेरिव्हेटिव्ह्ज आणि कनट्युनिअस असतात तेव्हा डोमेनच्या कोणत्याही क्षणी आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज समान असतात तर मागील उदाहरणात निश्चितपणे ते पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज नव्हते अन्यथा आपल्याला तिथे समानता मिळाली असती की ही च्या समान आहे कारण ती पुरेशी अट आहे तर जर हे डेरिव्हेटिव्ह्ज कनट्युनिअस दुसरे ऑर्डर असतील तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज कनट्युनिअस असतील तर ते समान असतील तर येथून आपण काय निष्कर्ष काढू शकतो जर ते समान नसतील तर म्हणजे डेरिव्हेटिव्ह्ज कनट्युनिअस नव्हते कारण जर डेरिव्हेटिव्ह्ज कनट्युनिअस राहिले तर ते समान असले पाहिजेत जर हे डेरिव्हेटिव्ह्ज समान नसतील तर ही मिक्सड डेरिव्हेटिव्ह्ज समान नाहीत तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की या मिक्सड ऑर्डरचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज कनट्युनिअस नसतात तर या उदाहरणात पाहू तर आपण या गणितासाठी प्रथम आणि मोजू तर आपण फन्क्शन चे वुईथ रिसपेक्ट टू x च्या संदर्भात दुसर्या ऑर्डरचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज मोजू आपल्या परिभाषा नुसार आणि पूर्वीच्या उदाहरणाप्रमाणेच आता या मोजणे आवश्यक आहे 0 ही येथे लिमिट असेल आणि येथे Δy → 0 असेल आणि f आपण Δy बद्दल बोलत आहोत तर Δx बदलणार नाही आणि आपल्याकडे आहे मग आपल्याकडे आणि भागिले तर ही लिमिट किती आहे जर आपण ही लिमिट येथे घेतले तर ती येथून Δx आणि क्यूब होईल आणि नंतर भागिले आणि तर पुन्हा हे y आहे तर हे 0 आणि होईल तर हे Δy येथे रद्द केले जाईल आणि नंतर जर आपण 0 घेत असाल तर हे पुन्हा Δy → 0 वर लिहू या तर आपल्याकडे आहे तर जेव्हा Δy → 0 असेल तर ही संज्ञा 0 वर जाईल आणि येथे 0 वर जाईल तर आपल्याकडे ही लिमिट 0 आहे तर या बाबतीत ही 0 आहे आणि येथे गणना करू तर ही मर्यादा आहे Δy → 0 आणि मग आपल्याकडे आहे तर पुन्हा या बाबतीत येथे 0 आहे आणि हे 0 देखील आहे तर 0 0 येथील हे पार्शियल डेरीवेटीव 0 आहे तर या प्रकरणात आपल्याला हे दोन्ही 0 मिळालेआहेत तर या ठिकाणी आपल्याला हे पार्शियल किंवा दुसरी ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून मिळाला आहे आता आपण या फंक्शनच्या इतर एका गणना कराल तर आता या फंक्शनच्या y चे पार्शियल डेरीवेटीव वुईथ रिसपेक्ट टू y ची पुन्हा व्याख्या पाहू तर y मध्ये वाढ आणि नंतर तर आपल्याला येथे आणि येथे या पार्शियल डेरिव्हेटिव्हजची पुन्हा गणना करणे आवश्यक आहे जर तुम्हीची येथे गणना केली तर या ठिकाणी काय होईल आता आपण ची किंमत काढू आपण लिमिट घेऊ सॉरी असेल आणि आपल्याकडे आहे तर मधील वाढ ही फंक्शन आहे कारण आता या वाढीला x ने भागले आहे तर च्या संदर्भात होईल तर डेल्टा x चे लिमिट 0 पर्यंत जाईल तर हे असेल तर हा रद्द होईल आणि आता Δx → 0 करू तर ही टर्म 0 होईल आणि आपल्याला मिळेल तर या ठिकाणी आपण हे डेरीवेटीव मिळणार आहे तर या ठिकाणी आणि आता तर हे तेथे 0 होईल कारण या गुणाकारामुळे येथे पुन्हा गणना करण्याची आवश्यकता नाही आणि आता आपल्याकडे या साठी आहे तर या ठिकाणी आता होय म्हणून हे 1 होईल तर या ओरिजिन वर पुन्हा या दोन डेरीवेटीव हे समान नाहीत तर याचा अर्थ असा आहे की ते 00 वर देखील कनटिन्यूअस नाहीत कारण आपण पाहिले आहे की जर डेरिव्हेटिव्ह्ज कनटिन्यूअस असतील तर आपल्याला तिथे समानतामिळेल तर तिथे ते नक्कीच कनटिन्यूअस नसतात जे आपण तपासू शकतो तर या दोघांची कनटिन्यूटी तपासू तर आणि दोन्ही ठिकाणी इतरत्रही हे मिक्सड डेरिव्हेटिव्ह्ज मिळवायचे आहेत हे कनटिन्यूटी तपासण्यासाठी आपण काय करावे तर येथे x y ≠ 00 साठी जर आपण गणना केली तर किंवा x बरोबर नसल्यास तर याऐवजी आपण म्हणून वापरु तर अशा सर्व ठिकाणी जिथे कोणतीही अडचण नाही कनटिन्यूटी म्हणून y ठेवून आपण या डेरिव्हेटिव्ह्जची गणना करू शकतो तर येथून आपणास या चे डेरिव्हेटिव्ह्ज घ्यायचे असल्यास म्हणून येथे अखंड नियम संपूर्ण वर्ग येईल आणि ही टर्म सॉरी आणि वुईथ रिसपेक्ट टू च्या संदर्भात याचे डेरिव्हेटिव्ह्ज असेल तर चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज x आपल्याला मिळत आहे आणि आता जर आपण या बिंदूच्या वुईथ रिसपेक्ट टू y च्या बाबतीत पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज मोजले तर असल्यास आपल्याला काही अडचण नाही तर आता आपण हे फनंक्शन स्थिर ठेवून वुईथ रिसपेक्ट टू y डिफरनशियेट करू तर आता तिथे आपण जे केले ते करत आहोत हे फनंक्शन आहे आपण येथे येऊ जेव्हा आपण स्थिर ठेवून वुईथ रिसपेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह्ज काढले तर आपल्याला ही संज्ञा येथे मिळेल तर असताना आपल्याकडे हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज असते आता आपल्याला इतर बाबींचीही गणना करावी लागेल तर प्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की जर आपण येथे वुईथ रिसपेक्ट टू y पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज मोजले तर वुईथ रिसपेक्ट टू x च्या संदर्भात आपल्याला पूर्वीसारखेच मिळेल कारण स्पष्ट आहे जेव्हा मध्ये आपल्याकडे हे चांगले फनंक्शन कनटिन्युअस असते तेव्हा आपण ते सिद्ध करू शकतो तर हे सर्व डेरिव्हेटिव्ह्ज म्हणून या बिंदूंवर ते समान असले पाहिजेत जेथे समस्या नसल्यास ही समस्या 0 म्हणून परिभाषित केल्यावर होईल तर असेल तेव्हा तर त्या टप्प्यावर आपण सावधगिरी बाळगली पाहिजे इतर सर्व बिंदूंवर निश्चितपणे डेरिव्हेटिव्ह्ज कनटिन्युअस राहील आणि मूल्य समान असेल तर आपल्याला याची पुन्हा मोजणी करण्याची गरज नाही की एखादी डेरिव्हेटिव्ह्ज तपासू शकते किंवा कोणी हे पडताळून पाहू शकते प्रथम एखाद्याने वुईथ रिसपेक्ट टू y च्या बाबतीत पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज आणि नंतर वुईथ रिसपेक्ट टू x च्या संदर्भात गणना करणे आवश्यक आहे आणि मग आपणास लक्षात येईल की आपल्याला तसेच समीकरण मिळेल तर आता याची कनटिन्युटी तपासण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तरयाचे हे लिमिट घ्यावे लागेल आता जर आपण हा हा खास पाथ घेतला तर काय होईल मी हे प्रथम क्लियर करतो तर आता काय होईल कारण जर आपण येथे ठेवले तर काय होईल तर आपल्याकडे आहे आणि नंतर आपण ओरिजिनकडे जाण्यासाठी x → 0 म्हणून लिमिट घेऊ कारण हा पाथ आपल्याला ओरिजिनकडे घेऊन जाईल आणि आता जेव्हा x → 0 तर येथे काय होत आहे माफ करा y → 0 कारण आपण x बदलला आहे तर y → 0 आणि आता तर येथे आणि तर या m शिवाय इतर सर्व काही रद्द होईल आणि आपल्याला मिळेल तर आता या मार्गावर लिमिट आहे जी m वर अवलंबून असते तर ते पाथ वर अवलंबून आहे तर म्हणजेच हे लिमिट अस्तित्त्वात नाही आणि आता आपण हे म्हणू शकतो की कनटिन्यूअस होत नाही कारण कनटिन्यूटी ठेवण्यासाठी हे लिमिट अस्तित्त्वात असावे आणि 0 0 बिंदूवर डेरिवेटिवकडे जावे तर या ठिकाणी पार्शियल डेरिवेटिव किंवा ते कनटिन्यूअस नसतात जे स्पष्ट होते कारण ती मूल्ये आपण पाहिल्याप्रमाणे नव्हती आणि आपल्याला त्याचा परिणाम माहित आहे की जर हे दोन डेरिव्हेटिव्ह्ज सतत कनटिन्यूअस असतील तर त्याचे मूल्य देखील समान असले पाहिजे तर मूल्य 0 0 वर समान नव्हते तर स्वाभाविकच ही फंक्शन कनटिन्यूअस नसतात जी येथून पुन्हा स्पष्ट झाली की आपण हे घेतले आहे आणि नंतर या पाथवर आपण पाहिले आहे की लिमिट पाथवर अवलंबून असते आणि म्हणूनच लिमिटअस्तित्त्वात नाही आणि फंक्शन कनटिन्यूअस नसते तर लिमिट पाथवर अवलंबून असते आणि म्हणूनच या दोन्ही फंक्शन 0 0 वर कनटिन्यूअस नसतात तर आता पुढील उदाहरण हे फंक्शन कनटिन्यूअस नसले तरीही दुसऱ्या ऑर्डर चे पार्शिअल डेरीवेटीव दर्शविते पार्शिअल डेरीवेटीव पहिल्या ऑर्डरसाठी आपण असे परिणाम यापूर्वी पाहिले आहेत की फंक्शन कनटिन्यूअस नसते पार्शिअल डेरीवेटीव अस्तित्वात असतात आणि फंक्शनचे पार्शिअल डेरीवेटीव कनटिन्यूअस नसतात तर येथे देखील आपल्याकडे उदाहरणार्थ हा परिणाम म्हणजे दुसर्या क्रमातील पार्शिअल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहेत परंतु फंक्शन कनटिन्यूअस होत नाही तर कसे जर आपण हा पाथ y cos x हा विशेष पाथ स्वीकारला तर पुढे काय होईल याची कनटिन्यूअस लिमिट मिळविण्याचा प्रयत्न केला तर येथे आणि नंतर आणि पुन्हा लक्षात घ्या की हे आपल्यास x → 0 y → 0 च्या ओरिजिनकडे जाईल तर हा पाथ बरोबर आहे तो आपल्याला ओरिजिनकडे घेऊन जात आहे आणि आपण येथे या विशिष्ट पाथसह म्हणून लिमिट तपासत आहोत तर हे बदलून आपल्याकडे आहे आणि या ठिकाणी आता येथे हे लिमिट काय आहे तर हा रद्द होईल आणि मग आपण लिमिट म्हणून घेऊ तर या ठिकाणी 00 फॉर्म आपल्याला L'हॉस्पिटलचा नियम वापरावा लागेल तर आता येथे लिमिट असेल तर परंतु पुन्हा आपल्याला हे दिसते की ते 0 भागिले 0 फॉर्म आहे तर आपल्याला पुन्हा एल' हॉस्पिटलचा नियम लागू करावा लागेल तर आपल्याकडे येथे आहे X शिवाय 2 आणि या ठिकाणी आपल्याकडे x विना 2 असेल जेव्हा आपण हे डेरीवेटीव गुनाकाराचा नियम वापरून x काढतो आणि बाकीच्यामध्ये x दिसेल तर x सह अटी असलेले पद आणि नंतर आपल्याकडे आहे तर आता जर आपण हे लिमिट घेतले तर हे 1 आहे तर हे लिमिट 4 आहे आणि आता आपण पाहिले आहे की x y हे लिमिट 00 4 आहे आणि 0 नाही तर येथे फंक्शन व्हॅल्यू 0 आहे परंतु या विशिष्ट पाथवर आपण मूल्य 4 पाहिले आहे तर निश्चितपणे हे फंक्शन कनटयूनिअस नाही एखादा दुसरा पाथ देखील शोधू शकतो आणि लिमिट वेगळे असल्याचे दर्शवू शकतो उदाहरणार्थ जर आपण y 2 x जर हा पाथ येथे घेतला तर आणि नंतर पुन्हा लिमिट वेगळे दिसेल जर x 0 वर गेला आणि आपण या पाथवर हा x क्यूब घेतला आहे तर y 2 x आहे तर 8 x हा घन आहे आणि नंतर येथे आपल्याकडे ऋण x आणि ऋण 2 x आहे तर ऋण x आणि हा 0 होईल तर आपल्याकडे दोन भिन्न पाथ आहेत एक y आहे आणि y बरोबर 2 x आहे येथे लिमिट 0 आहेआणि लिमिट 4 येईल येथे असा निष्कर्ष काढला की लिमिट अस्तित्वात नाही आणि कोणत्याही परिस्थितीत फंक्शनची व्हॅल्यू 4 आहे आणि आपण आधीच या पाथवर मूल्य 4 असल्याचे पाहिले आहे तर तिथेच आपण निष्कर्ष काढू शकतो की फंक्शन कनटयूनिअस नाही तर या ठिकाणी फंक्शन कनट्युनिअस होत नाही परंतु आपण काय करू शकतो आपण येथे चे मूल्यांकन करू शकतो 0 0 तर व्याखे नुसार नेहमीची व्याख्या आपण बर्याचदा वापरली आहे आणि पुन्हा येथे आपल्याला हे फंक्शन काय आहे ते पहावे तर लिमिट कारण चे डेरीवेटीवआहे वापरण्यास चांगले कारण डेल्टा x आधीच आहे सामान्य पॉइंट x0 वर या ची गणना करू तर त्याऐवजी आपण येथे ऐवजी निवडू नंतर आपण या बिंदूचा असे पर्याय देऊ तर कोणत्याही सामान्य बिंदू x0 वरआपण डेरिव्हेटिव्ह मोजत आहोत तर कारण वाढ प्रथम आर्ग्यूमेंट नंतर 0 आणि वजा मध्ये करावी लागेल आणि मग आपल्याकडे आहे तर या ठिकाणी हे होईल कारण दुसरा आर्ग्यूमेंट 0 आहे तर तेथे कोणतीही y टर्म नाही फक्त आपल्याकडे x वर्ग असेल याचा अर्थ तर हे होईल तर या ठिकाणी आपल्याला याचे उत्तर 2x मिळेल तर हे 2x आणि आहे 0 येईल हे गणित करणे खूप सोपे आहे तर अशावेळी आपल्याकडे हे 2 वेळा आहे आता निकाल वर बिंदू 2x आहे येथे आहे तर तर आपण या फंक्शनचे दुसऱ्या ऑर्डर चे वुईथ रिस्पेक्ट टू x च्या डेरीवेटीव 2 आहे आपण पूर्वी प्रमाणे डेरीवेटीव वुईथ रिस्पेक्ट टू y देखील मोजू शकतो तर आता आपल्याला या आधीच्या गणना करावी लागेल तर आपल्याला या चिन्हामुळे मिळेल येथे ऋण 1 दिसेल तर या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि 0 0 0 होईल म्हणून आता चे y च्या संदर्भात दुसऱ्या ऑर्डरचे डेरीवेटीव होईल तर या विशिष्ट ठिकाणी आपण पाहिले आहे की फंक्शन कनट्युनिअस नव्हते परंतु आपल्याकडे दुसऱ्या ऑर्डरचे डेरिव्हेटिव्ह आहे केवळ प्रथम ऑर्डरच नाही तर आपल्याकडे दुसऱ्या ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज अस्तित्त्वात आहेत तर आजच्या व्याख्यानमालेचा निष्कर्ष काय आहे हे आपण आता आर्डरची उच्च क्रमवारी काढलेली पार्शिअल ऑर्डर शिकलो आहोत आणि आपण हे देखील पाहिले आहे की पार्शिअल डेरीवेटीवची कनट्युनीटी या दोन मिक्स्ड ऑर्डरचे पार्शिअल डेरिव्हेटिव्ह समान आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी पुरेसे आहे किंवा ते समान नसल्यास याचा अर्थ असा की या पार्शिअल मिक्स्ड पार्शिअल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज त्या बाबतीत कनट्युनीअस नसतात हे व्याख्यान तयार करण्यासाठी वापरले जाणारे संदर्भ आहेत खूप खूप धन्यवाद